क्लोज लूप टेस्टिंगवरील या व्याख्यानामध्ये स्वागत आहे मी तुमच्याशी क्लोज लूप टेस्टिंग म्हणजे काय ते कशासाठी वापरले जाते याबद्दल बोलणार आहे आणि तुम्हाला काही उदाहरणे देईन आणि या ब्लॉकमध्ये आपल्याकडे काय असेल चाचणीचे काही व्हिडिओ पहा प्रत्यक्षात आयोजित केले जात आहे चार किंवा पाच व्हिडिओंचा संच असेल या व्याख्यानादरम्यान मी तुमच्याशी चाचणीबद्दल बोलेन म्हणून या टप्प्यावर आणि नंतर तुम्हाला संशोधन अभ्यासक हे स्पष्ट करताना दिसतील की ते ही चाचणी का करतात आणि ते कसे करतात तर वर तुम्ही एक चाचणी मशीन पाहू शकता ही फ्रेम आहे ज्यामध्ये एक्च्युएटर आहे त्यामुळे तुम्ही तेथे जे पाहता ते एक्च्युएटरआहे आणि नंतर येथे चाचणी केली जात असलेल्या स्पेसिमेनलाधरून ठेवण्यासाठी तुमच्याकडे होल्डिंग आहे नंतर हायड्रोलिक पॉवर किंवा तेल होसेसमधून दाब येतो आणि तेथे तुमच्याकडे एक मॅनिफोल्ड असतो आणि त्यामध्ये एक पंप जोडलेला असतो आणि प्रत्येक गोष्ट संगणकावर आधारित असू शकते किंवा ते अधिक मोठे असू शकते अशा सिस्टमद्वारे नियंत्रित केले जाते म्हणून आपण शोधत आहोत अशा सिस्टमंवर आणि ते कसे कार्य करतात ते पहा आणि हे क्लोज्ड लूप काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर क्लोज लूप कंट्रोलचा विचार करणे खूप सोपे आहे ते म्हणजे सिस्टममधून तुम्हाला हवे ते मिळवणे मानव हे खूप क्लोज लूप कंट्रोल आहेत जसे की जर तुम्ही स्पर्श करताच एखादी गोष्ट गरम झाली तर तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता तुमचा हात काढून घ्या किंवा तुमच्याकडे गरम पाणी असताना ते किती गरम आहे हे पाहण्यासाठी तुम्ही त्याला हळूवारपणे स्पर्श करता आणि लगेच तुम्हाला कळते की तुम्हाला तुमचे बोट हलवावे लागेल आणि तुम्हाला हवे ते तापमान देण्यासाठी नळ समायोजित करावे लागतील त्यामुळे मुळात तुमचे बॉडी लूप बंद करत आहे त्यामुळे आपल्याला काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी एक सिस्टम आहे की कोणता प्रतिसाद आवश्यक आहे आणि पुरेसे बदल करा जेणेकरून हा प्रतिसाद चाचणीमध्ये प्राप्त होईल म्हणून आपण असे म्हणू शकतो की क्लोज लूप कंट्रोल ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इच्छित प्रतिसाद चाचणीमध्ये आपल्याला हवा असलेला प्रतिसाद सिस्टमकडून प्राप्त केला जातो येथे सिस्टम ही चाचणी मशीन आहे आणि नमुना देखील आणि सिस्टम काय करते हे आहे आपल्याला हवा तो प्रतिसाद देण्यासाठी त्याचे इनपुट बदलत राहा तर सिस्टम स्वतः प्रतिसादात बदल करत आहे आपल्याला हा प्रतिसाद देण्यासाठी आउटपुटमध्ये बदल करत आहे यालाच म्हणतात लूप बंद करणे आणि चाचणीचे पहिले ऍप्लिकेशन चाचणी सिस्टमंमध्ये 1940 मध्ये केले गेले होते जिथे एक मशीन स्थापित करण्यात आली होती बर्नहार्ड जो लोड लोडिंग रेट विस्थापन आणि विस्थापन दर नियंत्रित करू शकतो आणि अगदी अलीकडे बंद वळण नियंत्रण सिस्टमचा हा व्यापक वापर 1960 मध्ये मिनेसोटा येथे झाला आणि 1970 च्या दशकात कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये स्वार्ट्झने काँक्रीट केला तर त्यांनीच खडक आणि काँक्रीट या ठिसूळ पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रकारच्या सिस्टमंचा वापर करण्यास सुरुवात केली परंतु आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की ही सामग्री कोणत्या मार्गाने अयशस्वी झाली म्हणून मशीन तयार केल्या गेल्या किंवा मशीन्स सेट केल्या गेल्या जेणेकरून तुम्हाला प्रतिसाद स्थिरपणे मिळू शकेल आपण सिस्टीम बद्दल बोलतो आणि मी तुम्हाला सामान्य हेतूसाठी सांगितल्याप्रमाणे सिस्टम ही घटकांचा एक समूह आहे जो परस्परसंवाद करत असतो जो इतर घटकांच्या प्रतिसादावर परिणाम करू शकतो जसे की काही घटकांचे वर्तन बदलले तर दुसरा घटकांवर देखील परिणाम होतो त्यामुळे एकत्रितपणे आपण ज्याला सिस्टम म्हणतो आणि चाचणीच्या संदर्भात चाचणी मशीन ही सिस्टम चाचणी फ्रेम आहे जी पहिल्या स्लाइडमध्ये दर्शविली आहे ज्यामध्ये एक्च्युएटर आहे एक्च्युएटर म्हणजे लोड किंवा विस्थापन लागू होते कंट्रोलर एक्च्युएटरला किती हलवायचे हे सांगतो ट्रान्सड्यूसर हे सेन्सर किंवा घटक आहेत जे आपल्याला प्रतिसाद देऊ शकतात किंवा प्रतिसाद मोजू शकतात आणि शेवटी एक नमुना जो तुमचा चाचणी घटक आहे जो तुम्हाला लोडच्या अधीन करायचा आहे आणि प्रतिसाद शोधायचा आहे तर आपण मशीनला लोडिंग फंक्शन्सचा एक संच म्हणतो आपण असे म्हणू की लोड एका विशिष्ट दराने वाढले पाहिजेत लोड वाढले पाहिजे थांबले पाहिजे कमी झाले पाहिजे ताण एका विशिष्ट प्रकारे वाढला पाहिजे किंवा आपल्याकडे विस्थापन किंवा स्ट्रेन सायकल करण्यासाठी ही सर्व लोडिंग फंक्शन्स आहेत म्हणून आपण सिस्टमला सांगतो की चाचणी अशा प्रकारे पुढे जावी तुम्ही जे वाचता ते आउटपुट असतात हा डेटा तुम्हाला पुढील विश्लेषणासाठी आणि वर्तन समजून घेण्यासाठी मिळतो हे सेन्सर्स किंवा ट्रान्सड्यूसरकडून सिग्नल म्हणून येतात जे आम्ही सिस्टमवर नमुना आणि संदर्भ यांच्यामधील नमुन्यावर ठेवू शकतो नमुना किती विस्थापित ताण हालचाल फिरत आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून ते ट्रान्सड्यूसरद्वारेकेले जातात जे आपल्याला सांगतील की आपल्याला जे हवे आहे ते आपण लोडिंग फंक्शन्ससह परिभाषित केले आहे तर ओपन लूप आणि क्लोज्ड लूप कंट्रोलमध्ये काय फरक आहे ते आपण पाहतो अनेक सिस्टीम आहेत अनेक टेस्टिंग मशीन्स आहेत जी ओपन लूप आहेत जिथे ट्रान्सड्यूसरमधून कंट्रोलरमध्ये कोणताही फीडबॅक जात नाही त्यामुळे तुमच्याकडे आपण ठरवलेले फंक्शन असेल म्हणा की विस्थापन ठराविक दराने वाढले पाहिजे किंवा भार वाढतच गेला पाहिजे म्हणून कंट्रोलर आपण जे काही फंक्शन ठेवले आहे ते उचलतो आणि सिग्नलचा संच परिभाषित करतो की ते प्रक्रिया नियंत्रित करते आणि चाचणी चालू आहे आणि शेवटी आपल्याला हवे असलेले ट्रान्सड्यूसर वापरून आपल्याला जे मोजायचे आहे ते आपण मिळवू शकतो म्हणून जर तुमच्याकडे अशी सिस्टम असेल जी भार वाढवत असेल तर तुम्ही काही प्रयोगशाळांमध्ये पाहिले असेल जिथे तुमचे कॉंक्रिटचे चाचणी घन आणि तुम्ही लोड लागू करता आणि अचानक कॉंक्रिटचा स्फोट होतो आणि निकामी होतो कारण मशीनला सांगितले गेले आहे की भार सतत वाढवावा लागेल नमुना अधिक भार हाताळू शकत नाही म्हणून ते तुटते किंवा विस्थापनासहही असेच घडू शकते खूप जास्त दाब नियंत्रित सिस्टम जिथे आपल्याकडे पंप आहे जो सतत दबाव वाढवत असतो त्यामुळे भार वाढत जातो किंवा काहीतरी स्क्रू ड्रीव्हन टेस्टिंग मशीन असते जिथे आपल्याकडे एक एक्च्युएटर असतो जो स्क्रूप्रमाणे वर सरकत असतो त्यामुळे या आहेत ज्या सिस्टीम फक्त लोड आणि पिस्टनची हालचाल नियंत्रित करतात चाचणी चालू असताना ती कशी केली जाईल हे सुधारण्यासाठी कोणताही अभिप्राय देत नाही म्हणून या खुल्या लूप नियंत्रण सिस्टम आहेत तेथे कोणतेही बंद लूप नाही लूप परत जाणारा कोणताही फीडब्याक नाही आता क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टममध्ये किंवा ज्याला निगेटिव्ह फीडबॅक देखील म्हणतात कारण फीडबॅक कंट्रोलरकडे परत जातो आपल्याकडे वरील प्रमाणेच आहे परंतु तुम्ही पहात आहात की ट्रान्सड्यूसर किंवा ट्रान्सड्यूसरचा संच किंवा ट्रान्सड्यूसर आउटपुटमधून प्राप्त झालेला सिग्नल आहे जो कंट्रोलरला परत दिला जातो त्यामुळे आता कंट्रोलरला माहित आहे की चाचणी कशी चालू आहे किंवा प्रतिसाद आणि ते फीडबॅक फंक्शनशी जुळत आहे की नाही हे तपासते आणि सिग्नल्समध्ये बदल करते जेणेकरून प्रक्रिया जशी असावी तशी नियंत्रित केली जाईल म्हणून याला सामान्यतः सर्वो नियंत्रित चाचणी मशीन म्हणतात ते हायड्रॉलिक किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल hydraulic or electromechanicalअसू शकतात आपण याकडे काळजीपूर्वक पाहतो आणि व्हेरिएबल किंवा सिग्नल म्हणून आपण जे नियंत्रित करतो त्याला कंट्रोल व्हेरिएबल म्हणतात आपण म्हणत आहोत की हे व्हेरिएबल विशिष्ट मार्गाने बदलले पाहिजे ते मोजता येण्याजोगे काहीही असू शकते ते मोजता येण्याजोग्या प्रमाणांचे संयोजन देखील असू शकते आपण नंतर उदाहरणे पाहू त्यामुळे हे स्ट्रक्चर्स किंवा कारवरील क्रुझ कंट्रोल म्हणजे क्लोज लूप कंट्रोल यासारखी प्रोग्राम करण्यायोग्य ऑटोमेटेड सिस्टिम असलेल्या कोणत्याही गोष्टीशी अगदी साम्य आहे कारला किती वेगात जायचे आहे हे माहीत असते आणि ती पुढे जाण्यासाठी त्याचे गीअर्स बदलत राहते त्याच गतीने किंवा प्रोग्राम करण्यायोग्य वॉशिंग मशिन सुद्धा ज्या गतीने जायचे आहे त्यानुसार ते जास्त ऊर्जा देते किंवा कमी देते त्यामुळे कोणतीही गोष्ट जी काही फीडबॅक मिळवते आणि विशिष्ट मार्गाने जाण्यासाठी स्वतःला समायोजित करते ती बंद लूप नियंत्रण सिस्टम आहे क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम अधिक चांगल्या आहेत पण त्या नेहमी का वापरल्या जात नाहीत कारण त्या महाग असतात त्यांना अधिक ऑपरेटर कौशल्याची आवश्यकता असते ही मशिन नाहीत की तुम्ही फक्त बटण दाबता आणि ते कार्य करते तुम्हाला या मशीन्समध्ये कसे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे सेट करण्यासाठी आपल्याला सिग्नल काय आहे सिग्नल कसे समायोजित करावे हे माहित असणे आवश्यक आहे मी पुढील काही स्लाइड्समध्ये याबद्दल थोडे अधिक तपशीलवार बोलेन ते अधिक अचूक आउटपुट देऊ शकतात यामुळेच आपल्याला हवे आहे ते वापरण्यासाठी आपल्याकडे एक मशीन आहे जे बंद लूप नियंत्रण आहे ते आपल्याला ओपन लूप सिस्टमपेक्षा कमी फरकांसह अधिक स्थिर प्रतिसाद देईल जरी नियंत्रित व्हेरिएबल समान आहे जरी आपण म्हणत असलो तरी ते लोडमध्ये आहे नियंत्रित किंवा विस्थापन नियंत्रित तुम्हाला क्लोज लूप असलेल्या चाचणी मशीनमधून अधिक चांगला अधिक अचूक अधिक विश्वासार्ह डेटा मिळतो तुमच्याकडे व्हेरिएबल्सची श्रेणी आहे जी नियंत्रित केली जाऊ शकते तुम्ही स्ट्रेन नियंत्रित करू शकता तुम्ही स्ट्रेन दर नियंत्रित करू शकता तुम्ही बर्याच गोष्टी करू शकता जे काही मोजले जाऊ शकते किंवा मोजमापांचे संयोजन आहे ते व्हेरिएबल म्हणून वापरले जाऊ शकते म्हणून ओपन लूप सिस्टीममध्ये तुमच्याकडे जे काही असेल त्यापेक्षा श्रेणी किंवा व्याप्ती खूप जास्त आहे हे खूप आवश्यक आहेत जेथे तुमच्यामध्ये खूप वेगाने बदल होऊ शकतात जसे की मी कॉंक्रिट क्यूबबद्दल बोललो म्हणून जेव्हा आपण कॉंक्रिटची चाचणी घेत असतो ठराविक पॉईंटच्या पलीकडे स्पेसिमेन इतका वेगाने डिफॉर्म झाला की मशीनला खूप जलद प्रतिक्रिया द्यावी लागते अन्यथा तुमचा नियंत्रण सुटतो आणि तुमचा हा क्रशिंग किंवा हा स्फोटक बिघाड आम्ही पाहिला आहे किंवा त्याचप्रमाणे तुम्ही बीम अनरिफोर्स्ड कॉंक्रिट असताना एका विशिष्ट पॉईंटच्या पलीकडे त्याची चाचणी करत असताना क्रॅकचा प्रसार इतका वेगवान आहे की जर तुम्ही पुरेसे वेगाने नियंत्रण करू शकत नसाल तर नमुना तोडावा लागेल त्यामुळे येथे तुम्ही कल्पना करू शकता की तुम्ही ढकलत आहात परंतु जेव्हा नमुना नवीन मोडत असेल तेव्हा एकतर कमी ढकलता किंवा तुम्ही पुशबॅक कराल तेव्हा एक्च्युएटर मागे घ्या जेणेकरून ते हळू विकृत होऊ शकेल आणि अचानक तुटणार नाही त्यामुळे हाच मुख्य फायदा आहे क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीमचे जिथे तुम्हाला अपयशाच्या वेळी वर्तन मिळवायचे आहे जे तुम्ही ओपन लूपमध्ये मिळवू शकत नाही त्यामुळे हे खरोखर कसे कार्य करते हे आपल्याला थोडेसे समजून घ्यावे लागेल म्हणून बरेच नियंत्रक आहेत सर्वात सामान्य किंवा मूलभूत नियंत्रणास पीआयडी नियंत्रक म्हणतात आणि ते तीन पॅरामीटर्ससाठी आहे जे नियंत्रण प्रदान करतात ते आनुपातिक अविभाज्य आणि व्युत्पन्न आहेत आणि यापैकी प्रत्येक कसे कार्य करते हे मी समजावून सांगेन म्हणून कल्पना करा की आपल्याला चाचणी एका विशिष्ट प्रकारे नियंत्रित करायची आहे आणि u हे नियंत्रण सिग्नल आहे जे मशीनला दिले जात असल्यास जर मशीन किंवा नमुना पाहिजे तसा प्रतिसाद देत नसल्यास फरक म्हणजे एरर सिग्नल म्हणजे e त्यामुळे कंट्रोलर नेहमी तपासत असतो वास्तविक विस्थापन काय आहे मला कोणते विस्थापन मिळवायचे होते आणि ही त्रुटी आहे हे विस्थापन आणखी काही असू शकते ते लोड असू शकते ते ताण असू शकते ते विस्थापनाचे प्रमाण असू शकते म्हणून ते नेहमी तपासत असते की मला काय हवे आहे मला काय मिळत आहे फरक हा त्रुटी आहे आणि तो या संदर्भात नियंत्रण सिग्नल सुधारित करतो तर वरील त्रुटी आहे प्रोपोरश्नल विशिष्ट स्थिर K सह गुणाकार करते तर समजा मला स्क्वेअर वेव्ह मिळवायची होती मला विस्थापनात अचानक बदल करायचा होता पण मला वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे काहीतरी मिळत आहे नंतर ते आणण्यासाठी प्रोपोरश्नल ऍडजस्ट केले जाते त्यामुळे हे त्रुटीचे गुणाकार करते म्हणून जर एखादी मोठी त्रुटी असेल जी लगेचच या प्रोपोरश्नलने कमी झाली असेल तर ती वेगाने समोर आणते जे प्रोपोरश्नल करते अविभाज्य काय आहे इंटिग्रल एरर टाइम वक्रकडे पाहतो त्रुटी वेळेनुसार कशी बदलत आहे हे पाहतो आणि हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो की मीनबद्दल कमी ऑसी लेशन आहेत ते पुरेसे जलद स्थिर होते या वक्रकडे पुरेसे वेगाने जाते अंतिम डेरीवेटिव्ह लाभ आहे जो उतारावरून समजतो हे सुनिश्चित करते की तुमच्याकडे इतक्या जम्पस नाहीत आणि तुम्ही उतारामध्ये फारसा बदल न करता स्थिर राहता त्यामुळे प्रोपोरश्नल गतीशील वर्तन नियंत्रित करण्यास मदत करते जर तुम्हाला गोष्टी हलवायच्या असतील जर तुम्हाला वेगवान सिस्टमने जलद प्रतिक्रिया द्यावी असे वाटत असेल तर आपण प्रोपोरश्नल लाभ किंवा प्रोपोरश्नल स्थिरांकासहखेळतो ते सुधारते ज्याला स्लॅजिश सिस्टम म्हणतात जसे की जर मशीनची प्रतिक्रिया धीमी असेल तर तुम्हाला ती जलद प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही प्रमाण वाढवता पण जर तुम्ही प्रोपोरश्नल खूप वाढवले तर ते नमुना खंडित करू शकते कारण ते खूप जलद प्रतिक्रिया देते त्यामुळे प्रोपोरश्नल नफा किती असू शकतो हे एक ऑप्टिमम आहे जेव्हा तुमची फटिग चाचणी चक्रीय लोडिंग असते तेव्हा अविभाज्य चांगले असते कारण ते असे काहीतरी पाहते जे स्थिर असले पाहिजे परंतु ऑस्सीलेटिंग आहे ते बदलण्याचा प्रयत्न करते ते स्थिर स्थितीतील त्रुटी कमी करते जर तुमच्याकडे चाचणी असेल ज्याने लोड स्थिर ठेवला पाहिजे परंतु तुम्हाला ते दोलन होत आहे असे दिसले तर अविभाज्य लाभ बदलल्याने त्यावर परिणाम होतो म्हणून ती हळू कमी वारंवारता चाचणीमध्ये उपयुक्त आहे आणि उच्च फ्रिक्वेंसी चाचणीमध्ये सरासरी पातळी राखण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून जर एखादी गोष्ट स्थिर असली पाहिजे परंतु आपण पाहत असाल की ते दोलन होत असेल तर आपल्याला अविभाज्य लाभ बदलणे आवश्यक आहे डेरिव्हेटिव्ह गेन ओलसर दोलनांकडे पाहतो हाय फ्रिक्वेंसी टेस्टमध्ये डॅम्पिंग ऑसिलेशन्स उपयुक्त आहेत कारण आपल्याला जास्त ओव्हरशूट नको आहेत आपल्याला अभिप्राय शक्य तितक्या जवळ ठेवायचा आहे म्हणून आपण प्रयोगशाळेत करत असलेल्या चाचण्यांमध्ये हे तीन पॅरामीटर्स आहेत दीर्घकालीन चाचणीसाठी प्रोपोरश्नल सर्वात महत्वाचे आहे तुम्ही क्रिप चाचणी किंवा चक्रीय चाचणी करत आहात का ते पहा तर प्रमाणिक महत्वाचे आहे जेव्हा आपण खूप भिन्नता जलद चाचणी करत असतो तेव्हा कदाचित डेरिव्हेटिव्ह महत्त्वाचे बनतात त्यामुळे हे पॅरामीटर्स आहेत जे आपण PID कंट्रोलरमध्ये खेळतो त्यामुळे ही सेटिंग्ज आहेत जी अनुभवाने किंवा काही प्रक्रियेद्वारे आपण मिळवू शकतो तुम्ही ऑसिलोस्कोप लावा नमुन्यावर स्क्वेअर वेव्ह लावा स्क्वेअर वेव्ह सारखे लोड करा आणि ते कसे रिएक्ट होते ते पहा आणि मग तुम्ही PID सह खेळता जेणेकरून तुम्हाला हवा तो सिग्नल मिळेल आता आधुनिक सिस्टम आपोआप ते करू शकतात कॅलिब्रेशनसाठी एक फंक्शन आहे आणि तुम्ही मशीनला सांगता की ते ठीक आहे एका विशिष्ट मूल्यावर लोड लागू करणे सुरक्षित आहे आणि मशीन वेगवेगळ्या फंक्शन्स आणि लहरी ठेवून हे पॅरामीटर्स ऑप्टिमाइझ करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे यावरून तुम्हाला PID कंट्रोलर म्हणजे काय याची थोडीशी कल्पना येईल आणि तुमच्याकडे बंद लूप सिस्टीम असताना तुम्हाला कंट्रोलरला ऑप्टिमाइझ करायला शिकावे लागेल इतर पॅरामीटर्स काय आहेत किंवा सर्वो हायड्रॉलिक किंवा सर्वो मेकॅनिकल सिस्टमचे इतर घटक कोणते आहेत प्रथम स्क्रू चालित किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल एक्च्युएटर कशाला म्हणतात ते पाहू येथे तुमच्याकडे एक एक्च्युएटर आहे जो वर आणि खाली सरकत आहे कारण एक मोटर आहे जी त्यास वर आणि खाली ढकलत आहे या अशा सिस्टम आहेत ज्या सामान्यतः फक्त 500 पर्यंत उपलब्ध असतात kN ही लहान लोड मशीन आहेत 1 Hz बद्दल सांगण्यासाठी ते फार वेगाने जाऊ शकत नाहीत जर तुम्हाला 1 Hz च्या पुढे चक्रीय लोडिंग करायचे असेल तर हे मशीन जाणार नाही म्हणून सर्वोहायड्रॉलिक सिस्टीममध्ये तुमच्याकडे एक फ्रेम असते ज्यावर स्पेसिमेन एक्च्युएटर प्रतिक्रिया देऊ शकते म्हणून तुमच्याकडे फ्रेमचे स्तंभ असतात आणि नंतर तुमच्याकडे वरची आणि खालची प्लेट असते आणि त्यानंतर लोड लागू करण्यासाठी सिस्टम असते जर तुम्ही फ्रेम वर आणि खाली हलवू शकता ते वळवू शकता जेणेकरून तळाशी वरची प्लेट वर आणि खाली जाते आणि लोड लागू करते किंवा लोड सोडते आणि येथे तुमच्याकडे नमुना आणि सर्वो हायड्रॉलिक सर्व्होमेकॅनिकल सिस्टम आहे मोटर किती वेगवान किंवा किती हळू वळली पाहिजे हे सांगण्यासाठी एन्कोडरसह सर्व्होमोटर वापरते आणि यावर अवलंबून नमुना अधिक लोड किंवा कमी भार लागू केला जातो तर तुमच्याकडे येथे एक सिस्टम आहे जी कंट्रोल करत आहे आणि तुमच्याकडे PC सारखे काहीतरी असू शकते जे फंक्शन देत आहे म्हणून सर्वो मेकॅनिकल सिस्टीममध्ये आपल्याकडे एक एक्च्युएटर आहे जो स्क्रूने चालविला जातो त्यामुळे ते वर आणि खाली जाऊ शकते स्क्रू चालू करण्यासाठी मोटर वापरून ते वर आणि खाली ढकलले गेले आहे जे एक्च्युएटर वर खाली ढकलेल अधिक सामान्य सर्वोहायड्रॉलिक सिस्टीम ज्यामध्ये हायड्रॉलिक एक्च्युएटर असतात दोन प्रकारचे हायड्रॉलिक एक्च्युएटर असतात सर्वात सामान्य जे आपण बहुतेक उद्देशांसाठी वापरतो ते म्हणजे सिंगल एक्टिंग एक्च्युएटरआर जेथे तुमच्याकडे दबावाखाली तेल असलेली चेंबर असते नंतर तुमच्याकडे पिस्टन असतो तुम्ही किती दाब लावता जास्त दाब जास्त भार लागू केला जातो आणि पिस्टन वर जाऊ शकतो यावर अवलंबून पुश अप केले जाते सिंगल अॅक्टिंग अॅक्ट्युएटर फक्त एका दिशेने जातो त्याला मागे ढकलण्यासाठी गुरुत्वाकर्षणावर किंवा इतर कशावरही अवलंबून राहावे लागते तथापि एक दुहेरी अॅक्टिंग अॅक्ट्युएटर दोन्ही बाजूने जाऊ शकते ते एका मार्गाने किंवा दुसर्या बाजूने ढकलू शकते कारण तेल एका मार्गाने चेंबरमध्ये जाऊ शकते आणि बाहेर येऊ शकते किंवा दुसर्या मार्गाने जाऊ शकते म्हणून बहुतेक सर्वोहायड्रॉलिक सिस्टमंमध्ये दुहेरी अभिनय एक्च्युएटर असतील कारण आपल्याला हवे आहे पिस्टन एका दिशेने जाण्यासाठी आणि कदाचित थांबा आणि अगदी वेगाने उलट करा आणि हे करण्यासाठी फक्त गुरुत्वाकर्षणावर अवलंबून नाही त्यामुळे सर्व्हर हायड्रॉलिक सिस्टीममध्ये डबल अॅक्टिंग अॅक्ट्युएटर असेल आणि ऑइलसाठी ही पोर्ट्स मी सर्व्होहायड्रॉलिक सिस्टीमच्या मेंदूला जोडलेली असते जी सर्व्होव्हॉल्व्ह असते त्यामुळे सर्व्होव्हॉल्व्हला कंट्रोलरकडून सिग्नल मिळत असतो त्यामुळे कंट्रोलर कुठेतरी असतो येथे आणि ते सर्व्हव्हॉल्व्हला एका किंवा दुसर्या पोर्टमध्ये अधिक तेल पाठवण्यास सांगत आहे आणि ते कसे करते ते पंपला जोडलेले पूल हलवते त्यामुळे वरील प्रतिमेत दर्शविल्याप्रमाणे तेल सतत दाबाने येत आहे साधारणपणे 21 MPa चे असते त्यामुळे पंप त्याचा दाब बदलत नाही सिंगलअॅक्टिंग ऍक्च्युएटरमध्ये तुम्हाला जास्त भार किंवा कमी भार लागू करण्यासाठी दबाव बदलावा लागतो परंतु येथे दबाव स्थिर असतो पंप नेहमी 21 MPa वर चालू असतो पिस्टन वर जातो वेगवान हळू किंवा मागे जातो की फरक आहे की एका चेंबरमध्ये किती तेल जात आहे किंवा दुसर्या चेंबरमध्ये आणि हे सर्वोव्हॉल्व्हद्वारे ठरवले जाते ते एक लहान उपकरण आहे येथे प्रत्यक्षात ते कोणत्या आकाराचे असू शकते वरील प्रतिमेतच दर्शविले आहे किंवा ते थोडेसे लहान असू शकते त्यामुळे 21 MPa सह दाब येतो आणि एक रिटर्न आहे जो पंपकडे परत जात आहे आणि एक्च्युएटरर पाईप्स जोडलेले आहेत त्यामुळे जास्त तेल जात आहे की नाही तेल काढून टाकले आहे पिस्टन वर किंवा खाली जात आहे हे सर्वोव्हॉल्व्हचे कार्य आहे म्हणून सर्व्हव्हॉल्व्ह जलद किंवा हळू जाऊ शकते यावर अवलंबून ते पुरेशी जलद प्रतिक्रिया देऊ शकते किंवा मोठे सर्व्हव्हॉल्व्ह जलद प्रतिक्रिया देऊ शकते ते द्वारे अधिक तेल पाठवू शकते म्हणून सर्व्होव्हॉल्व्ह हा मेंदूचा एक प्रकार आहे जो कंट्रोलरकडून सिग्नल मिळवत असतो कंट्रोलरकडून इलेक्ट्रिकल सिग्नल मिळतो आणि या सिग्नलवर अवलंबून एका पोर्टवर किंवा दुसर्या पोर्टवर जास्त किंवा कमी तेल पाठवतो तर हे बाकीच्या कॉन्फिगरेशनमध्ये बसते समजा तुमच्याकडे टेस्टिंग मशीन आहे जे टेंशन आणि कॉम्प्रेशनमध्ये वापरले जाऊ शकते तुमच्याकडे पिस्टन असेल सर्व्हव्हॉल्व्ह पिस्टनवर किंवा पिस्टनच्या पुढे बसेल आणि पिस्टनमध्ये तेल वाढवेल किंवा त्याचे दोन्ही पोर्ट आणि म्हणून पिस्टन वर किंवा खाली जातो मग ते नमुन्यावर लोड लागू करत आहे आणि तुम्ही नमुन्यावर सेन्सर ठेवू शकता या प्रकरणात ते एलव्हीडीटी म्हणून ठेवले जाते एलव्हीडीटी म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरेंशियल ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्सड्यूसर आहे जे विस्थापन मोजते आणि कंट्रोलर किंवा डेटा अधिग्रहण सिस्टमला सिग्नल देते आणि तुम्हाला लोड देखील मोजावे लागेल म्हणून एक लोड सेल आणि कंट्रोलर आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक पंप असावा ज्याला 21 MPa चा सतत दाब द्यावा लागतो त्यामुळे काही लागू करण्यासाठी तणाव किंवा कॉम्प्रेशनवर काही चाचणी करण्यासाठी ही सिस्टम असू शकते फ्लेक्सरच्या चाचणीसाठी काहीतरी असू शकते तोच सेटअप आहे जो फ्लेक्सरच्या बेंडिंगमधील प्रतिसाद मोजण्यासाठी वापरला जाऊ शकतो तुमच्याकडे असा बीम असेल तुम्ही लोड सेल एक्च्युएटर जोडू शकता इथे आपल्याकडे खाली आहे पण ते एक्च्युएटरलाच जोडले जाऊ शकते मुख्यतः हे कॉन्फिगरेशन आहे जे तुम्ही चाचणी मशीनमध्ये पहाल तुमच्याकडे एक्च्युएटर असेल आणि एक्च्युएटरच्या तळाशी किंवा एक्च्युएटरच्या वरच्या भागाकडे लोड सेल असेल आणि तिथे तुम्हाला तळाशी सपोर्ट्स असतील प्रतिक्रिया देत आहेत आणि लोड सेल आणि एक्च्युएटर तुम्हाला बीमवर लोड करण्यासाठी वर खाली करत आहे आणि विस्थापन किंवा डाग मोजण्यासाठी आपल्याकडे काही उपकरण असेल आपण नंतरच्या स्लाइड्समध्ये पाहू याची आणखी उदाहरणे हे कसे केले जाते त्यामुळे चाचणी मशीनमध्ये तुमच्याकडे काय असेल याचे संपूर्ण कॉन्फिगरेशन आहे तुमच्याकडे प्रतिक्रिया देण्यासाठी एक फ्रेम आहे तुमच्याकडे एक्च्युएटर आहे एक्च्युएटर सर्व्होव्हॉल्व्हद्वारे चालवले जाते सर्व्हव्हॉल्व्ह पंपमधून तेल आणि कंट्रोलरकडून सिग्नल मिळवत आहे मग सर्व्हव्हॉल्व्ह हलते जसे की ते तुम्हाला नमुन्यावर हवे ते लोडिंग देते ज्या नमुन्यावर तुम्ही आधीच काही सेन्सर लावला आहे जो कंट्रोलरला सिग्नल देत आहे जो सर्व्होव्हॉल्व्ह पुरेशा वेगाने जात आहे का ते सांगतो पुरेसा धीमा किंवा तो थांबला पाहिजे त्यामुळे तुमच्याकडे अशी प्रकरणे असू शकतात जिथे एक पंप दोन मशीनला जोडलेला आहे तुम्ही पंप वेगवेगळ्या सिस्टमंमध्ये सामायिक करू शकता जसे की आपण वरील चित्रात दाखवले आहे इलेक्ट्रॉनिक्सकडे परत जाताना इलेक्ट्रॉनिक्समध्ये फंक्शन जनरेटर आहे जो वापरकर्त्याद्वारे परिभाषित केला जातो आपण फंक्शन जनरेटरला सांगतो की काही व्हेरिएबल्स सतत वाढले पाहिजेत की नाही ते कोणत्या दराने वाढले पाहिजे ते वाढले तर ते थांबले पाहिजे आणि खाली आले किंवा वर जावे तो चाचणी दरम्यान जातो तसा दर बदलू नये त्यामुळे फंक्शन जनरेटर करत आहे कंट्रोलर एनालॉग किंवा डिजिटल असू शकतो आता बहुतेक ते डिजिटल असतात फार क्वचितच जुन्या सिस्टममध्ये तुम्हाला एनालॉग कंट्रोलर सापडतील बहुतेक हे डिजिटल कंट्रोलर आहेत जसे की संगणकावर आधारित जे सुमारे 5 kHz किंवा त्याहून वेगवान लूप बंद करत आहेत म्हणजे सेकंदाला 5000 वेळा त्रुटी मोजली जात आहे त्यामुळे हे किती वेगाने घडत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता त्यामुळे ऑपरेटर जे काही करू शकतो त्यापेक्षा ते खूप वेगवान आहे काहीवेळा आपल्याला काही प्रयोगशाळांमध्ये असे आढळते जेथे ऑपरेटर नियंत्रण बदलण्याचा प्रयत्न करत आहे जसे की तुम्हाला वेग मिळेल किंवा मशीन थांबेल किंवा नाही ही सिस्टम सेकंदाला 5000 वेळा कार्य करते जे स्पष्टपणे कोणताही मनुष्य मात करू शकत नाही म्हणूनच सिस्टम इतक्या जलद प्रतिक्रिया देण्यास सक्षम आहे आणि आपल्याला हवा असलेला सिग्नल किंवा आपल्याला हवा असलेला प्रतिसाद देण्यास सक्षम आहे आपल्याकडे सामान्यत सिग्नल देणारा सेन्सर असावा कारण आपल्याला प्रदान करण्यासाठी काहीतरी मोजावे लागेल अभिप्राय या सिग्नलमध्ये आवाज नसावा खूप कमी आवाज नसावा सामान्यतः आपण म्हणतो की आवाज ट्रान्सड्यूसर श्रेणीच्या 0 25 पेक्षा कमी असावा तो वाहून जाऊ नये याचा अर्थ शून्य स्वतः बदलत राहू नये तो स्थिर असावा आणि त्यात योग्य ध्रुवता असली पाहिजे जी खूप महत्त्वाची आहे आणि याचा अर्थ काय अॅक्ट्युएटरने एका दिशेने किंवा दुसऱ्या दिशेने जावे की नाही हे मशीनला सांगावे तुम्ही टेंशन टेस्ट किंवा कॉम्प्रेशन टेस्ट किंवा बेंडिंग टेस्ट bending testकरत आहात की नाही हे मशीनला कळू शकत नाही त्यासाठी त्याला एका विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागते आणि तुम्ही कल्पना करू शकता की तुमच्याकडे एखादा नमुना असेल तो कॉम्प्रेसिव्ह लोडमधून जात असेल तर ट्रान्सड्यूसर बंद होईल म्हणून तुम्ही मशीनला सांगू शकता की जर ट्रान्सड्यूसर बंद झाला तर याचा अर्थ असा की मी कंप्रेसिव्ह लोड लागू करत आहे जर त्याच गोष्टीवर कॉम्प्रेशनऐवजी मी टेंशन लावले तर ट्रान्सड्यूसर उघडेल म्हणून तुम्हाला योग्य पोलॅरिटी द्यावी लागेल नमुना स्ट्रेचिंग आहे आणि याचा अर्थ टेस्ट सिस्टमला माहित आहे की ते तणाव लागू करते पण जेव्हा आपण वाकतो तेव्हा काय होते जेव्हा तुम्ही वाकलेले असता आणि म्हणाल की तुमच्याकडे खाली ट्रान्सड्यूसर आहे जेव्हा तुम्ही लोड लावता जवळजवळ कॉम्प्रेशनप्रमाणे तेव्हा तुम्हाला आढळते की तळाचा भाग ताणलेला आहे जो तुम्ही टेनसाईल चाचणीमध्ये पाहिल्याप्रमाणे आहे म्हणून जर आपण मशीनला सांगितले नाही की ध्रुवीयता वेगळी आहे ती चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल आणि नमुना खंडित करेल म्हणून येथे तुम्हाला सांगावे लागेल की जेव्हा ऍक्च्युएटर खाली जात असेल तेव्हा तळाशी तणाव असतो आणि ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही सांगितल्याशिवाय मशीनला कळत नाही आणि तुम्ही ते सांगण्याचा मार्ग म्हणजे ध्रुवीयता बदलून म्हणून मी बर्याच वेळा चाचणी पाहिली आहे की जेव्हा तुम्ही मशीन सुरू करता तेव्हा नमुना कुठे ब्रेक होतो कारण ध्रुवीयता चुकीची आहे म्हणून मशीनला माहित असणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला हवे असलेले लोडिंग देण्यासाठी ते कोणत्या दिशेने जावे अन्यथा ते चुकीच्या मार्गाने जाऊ शकते म्हणजे ध्रुवता तसेच आधुनिक मशीन्समध्ये काय महत्वाचे आहे आणि जे उपलब्ध आहे जे जुन्या सिस्टीममध्ये करणे खूप कठीण होते ते म्हणजे मोड स्विचिंग म्हणजे तुम्ही एका नियंत्रणाने सुरुवात करा आणि कोणत्याही दणकाशिवाय किंवा लोडमध्ये तीव्र बदल न होता ते बदलले पाहिजे दुसर्या नियंत्रणासाठी उदाहरणार्थ मी लोड कंट्रोलमध्ये चाचणी सुरू केली आणि नंतर विस्थापन नियंत्रणावर स्विच केले कारण लोड लागू करणे सोपे आहे डीसप्लेसमेन्ट अभिक्रियेवर अवलंबून असते आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो की ते एका प्रकारच्या विस्थापनातून बदलू शकते इतर देखील त्यामुळे आपण ज्याला मोड स्विचिंग म्हणतो किंवा नियंत्रित व्हेरिएबलमध्ये बदल करू शकतो ते सुलभ केले पाहिजे नियंत्रित व्हेरिएबल पुन्हा असे काहीतरी आहे ज्याचे मला निरीक्षण करायचे आहे मला एका विशिष्ट मार्गाने जायचे आहे जे नियंत्रित व्हेरिएबल आहे हे सर्व देण्यासाठी आपल्याला चांगल्या हायड्रॉलिकची गरज आहे आपल्याला सर्व्होव्हॅल्व्ह आवश्यक आहे जो मी तुम्हाला चाचणी मशीनच्या मेंदूसारखा आहे आणि तो 5 लिटर ते 1500 लिटर प्रति मिनिट असू शकतो याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की एका मिनिटात यामधून बरेच काही जाऊ शकते मोठ्या सर्व्हव्हॉल्व्हमुळे मशीन खूप वेगवान आणि हळू जाऊ शकते लहान सर्व्होव्हॉल्व्ह खूप संवेदनशील असतात म्हणून जर तुमच्याकडे कमी भार आणि खूप मंद चाचणी असेल आणि तुमच्याकडे एक सिस्टम असेल जे अगदी सहजपणे मोडू शकते तुम्ही लहान सर्व्होव्हॉल्व्हसाठी जाल त्यामुळे खूप मोठ्या सर्व्हव्हॉल्व्हसाठी जाणे नेहमीच चांगले नसते तुमच्याकडे संवेदनशील नियंत्रण नसते आणि मशीन लहान भार लहान विस्थापन लागू करू शकणार नाही त्यामुळे सर्व्होव्हॉल्व्हचा आकार तुम्हाला कोणत्या चाचणीवर हवा आहे त्यानुसार आकार द्यावा लागतो आणि मोठे सर्व्हव्हॉल्व्ह देखील अधिक महाग असतात सर्व्होव्हॉल्व्ह सोबतच आपल्याकडे एक्युम्युलेटर्स accumulators नावाची एक गोष्ट असते एक्युम्युलेटर अचानक फुटल्यावर भरपूर तेल बाहेर पडू शकते हे मुळात सिलिंडरसारखे असते ज्यामध्ये दाबाखाली तेल असते आणि जेव्हा तेलाची गरज भासते तेव्हा अचानक हालचालीमुळे तेल संचयकामधून बाहेर येते म्हणून तुम्ही नेहमी टेस्टिंग मशीनमध्ये पहाल की तेथे अक्युमिलेटर असेल हे लहान टाक्या दंडगोलाकार टाक्यांसारखे असतात ज्यात तेल दाबाखाली असते मग अर्थातच एक्च्युएटर म्हणजे प्रत्यक्षात लोड लागू करणारे एक्च्युएटर आहेत आणि असे एक्च्युएटर आहेत जे 30 MN किंवा त्याहूनही जास्त जाऊ शकतात त्यांना जास्त घर्षण नसावे कारण तुम्ही कल्पना करू शकता की जर एक्च्युएटरमध्ये घर्षण असेल तर ते आहे तुम्हाला हवा असलेला भार खरोखर हस्तांतरित करत नाही आणि पुरेसा वेगाने हलत नाही वेग सर्वांवर अवलंबून असतो सर्व्होव्हॉल्व्ह पंप आणि संचयक पिस्टन किती वेगवान किंवा किती हळू जाऊ शकतो तुम्ही किती वेगाने चाचणी करू शकता तुम्ही चाचणीची उच्च वारंवारता किती आहे त्यामुळे तुम्ही खरेदी करत असताना तुम्ही पुरवठादाराला विस्थापन वारंवारता कर्व्ह देण्यास सांगावे विस्थापन किती वेगाने लागू केले जाऊ शकते लोड किती वेगाने लागू केले जाऊ शकते जेणेकरुन तुम्हाला सिस्टम किती वेगाने प्रतिक्रिया देऊ शकते हे कळेल म्हणून आपण सर्वोहायड्रॉलिक सिस्टीमचे वेगवेगळे घटक पाहिले आणि चाचणीमध्ये काय घडत आहे याचे यांत्रिकी समजून घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण शक्य तितके योग्य कॉन्फिगरेशन निवडू शकू मेकॅनिक्स चाचणी फ्रेम किंवा एक्च्युएटर कशावर प्रतिक्रिया देतात आणि नमुना कशावर प्रतिक्रिया देत आहे याबद्दल थोडेसे सांगणे शक्य तितके कठोर असले पाहिजे ते कमी कनेक्शनआपल्याला काहीतरी शक्य तितके अमर्यादपणे कठोर असावे असे वाटते आणि आपण वरील प्रतिमेतील साधे आकृती पाहून स्पष्ट करू शकतो जेथे नमुना आणि वास्तविक वर्तन प्लॉट केलेले आहे आणि नमुन्यासोबत इतर सर्व गोष्टी देखील विकृत आहेत ज्या प्लेटवर लोड लावला जात आहे आणि तुमच्याकडे जे काही फिक्स्चर आहेत ते देखील विकृत होत आहेत अगदी एक्च्युएटर देखील थोडेसे डिफॉर्मिंग होत आहे ते लवचिक प्रतिसादाद्वारे दर्शविले जाते आपल्याला एक्च्युएटर शक्य तितके ताठ असावे असे का वाटते कारण या दोघांची बेरीज ही आपण वरील आकृतीत पाहतो किंवा मशीन तेथे काय पाहते त्यामुळे जर तुमच्याकडे काहीतरी लवचिक असेल तर तुमच्याकडे अशी बेरीज असू शकते की ती वर जाऊन उच्च पातळीवर पोहोचते आणि मग ती प्रत्यक्षात येते याला म्हणतात स्नॅपबॅक जर हे अधिक कठोर असेल तर तुमच्याकडे वरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे वेगळी सिस्टम असेल तुमच्याकडे एक कठोर सिस्टम असेल तुमच्याकडे हा स्नॅपबॅक होणार नाही तो हळूहळू प्रगतीशील पद्धतीने खाली येईल म्हणून आपण विस्थापन नियंत्रणासह संपूर्ण कर्व्ह प्राप्त करण्यास सक्षम असेल जर तुमच्याकडे कडक कर्व्ह असेल कल्पना करा की तुम्ही लोड कंट्रोल करत आहात लोड कंट्रोल हे आहे जेथे तुम्ही चाचणी मशीनला सांगत आहात की एका विशिष्ट दराने लोड वाढवत रहा किंवा लोड ठेवा म्हणजे लोड नियंत्रण आपण मशीनला एका विशिष्ट पद्धतीने लोड बदलत राहण्यास सांगत आहोत जर वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे नमुना वागला तर तुम्हाला शिखरावर अपयश येईल कारण त्या बिंदूच्या पलीकडे लोड वाढू शकत नाही मशीन खूप लोड वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि ते नमुन्याला चिरडून टाकेल अगदी कठोर स्थितीतही आपल्याकडे नमुना उच्च पातळीवर अपयशी ठरेल जर तुम्ही विस्थापन नियंत्रण करायचे असेल तर वरील प्रतिमेत दर्शविलेल्या बिंदूवर विस्थापन वाढणे थांबते त्यामुळे तुम्हाला तेथे अपयश येईल मशीन यापेक्षा चांगले करू शकत नाही परंतु जर तुमच्याकडे वक्र असेल जो सतत खाली जात असेल कारण तुम्हाला येथे कठोर प्रतिसाद मिळत असेल तर तुमची चाचणी सहजतेने वाढेल त्यामुळेच तुमच्या नमुन्याशिवाय इतर सर्व गोष्टी शक्य तितक्या कडक असायला हव्यात तुमच्याकडे लांब कनेक्शन नसावेत तुमच्या अॅक्ट्युएटरला नमुन्याशी जोडणारे लांब दांडके नसावेत आणि तुमच्याकडे लांब एक्च्युएटर असल्यास संपूर्ण लांबी वापरू नका एक्च्युएटरची चाचणी चालवायची होती की एक्च्युएटर शेवटी आहे जर ते जास्त विस्थापित होणार नाही कारण अॅक्ट्युएटरची लांबी देखील स्प्रेसारखी काम करत आहे म्हणून या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या तर आपण एक चाचणी अधिक स्थिर करू शकतो